सर्वांना नमस्कार आजच्या वर्गात आपण अलिखित कोडबद्दल चर्चा करू तर आपण बायनरी कोड केलेले संख्या पाहिली आहे आणि आपण पाहिले आहे की बायनरी कोडशी संबंधित वजन 1 2 4 8 16 आहे तर बायनरी पॉईंटच्या आधी आणि अर्ध्यावर 1 वर 4 1 वरून 8 वगैरे बायनरी पॉईंट नंतर हे आपण पाहुया अलिखित कोड असणे आवश्यक काय आहे ते पाहू त्यानंतर आपण दोन महत्वाच्या कोड ग्रे कोड आणि जादा 3 कोडबद्दल आणि ASCII कोडबद्दल चर्चा करू तर जर आपल्याला बायनरी कोडचे द्रुत पुनरावलोकन आठवत असेल तर 4 अंकB3B2B1 आणिB0 असे होते तर त्यासह बायनरी कोडसह हे सूत्र आपल्याला संबंधित मूल्ये आठवेल बेस आणि रेडिक्स आर असलेल्या कोणत्याही संख्येसाठी हे अंक आहेत आणि हे संबंधित मूल्य आहे तर जर आपण या 1010 क्रमांकाचा विचार केला जर तो 8421 या कोड मध्ये असेल जर हे सामान्यपणे 2 पॉवर 0 इत्यादी अशा पद्धतीने घेतले तर त्याचे मूल्य 8 येईल आणि यासाठी एक 2 येईल तर 8 अधिक 2 10 तेथे असतील dn d1d0 d 1d 2 d m dn x rn d1 x r1 d0 x r0 d 1 x r 1 d 2 x r 2 d m x r m तर इतर प्रकारचे भारित कोड असू शकतात जिथे हे आर n पॉवर n आर टू पॉवर 1 सारखे नसते ज्या प्रकारे तो वाढत आहे पोझिशनच्या आधारे पूर्णांक शक्ती वाढत आहे ठीक आहे तर वजन ठेवण्याचे इतरही मार्ग असू शकतात उदाहरणार्थ हा 2421 कोड असल्यास तर प्रथम स्थानाशी संबंधित आहे अंकाशी संबंधित कोडचे वजन 1 द्वितीय स्थान 2 तृतीय स्थान 4 आणि चौथ्या स्थानाचे वजन 2 तर ते 2421 कोडचे आहे तर हा एक भारित कोड देखील आहे कारण वजन संबंधित आहे हे 2 पॉवर 3 8 चे नाही जे आपण 8421 कोड पाहतो ठीक आहे आणि 1010 जर आपण 2421 कोड वापरत असाल तर त्याचे मूल्य किती असेल तर द 1 मधील हे स्थान 3 स्थानाचे मूल्य 2 असेल आणि नंतर 0 असेल त्यानंतर यासाठी 2 असेल विशिष्ट एक आणि नंतर ० आहे तर 2 अधिक 2 मूल्य ही अनुरुप असेल 1010 च्या प्रतिनिधित्वामध्ये या 2421 कोडसाठी 4 समान असेल हा भाग ज्याला आपण समजतो त्याचा अर्थ भारित कोड संबंधित आहे आता भारित कोड मध्ये काय समस्या असू शकते ज्यासाठी आपल्याला कदाचित वेगळ्या प्रकारचा अनवेटेड कोडकडे पाहण्याची आवश्यकता आहे ठीक आहे तर या विशिष्ट प्रकरणात आपण पाहू शकता की एक समस्या म्हणून जेव्हा आपण 0 ते 1 वरून 2 संख्या बदलत आहोत तर हा आपला 1 आहे हा आपला 2 आहे तर 3 4 आणि पुढे दशांश समतुल्य संख्या सलग वाढ तर 1 ते 2 पर्यंत आपण पाहू शकता की 2 अंक बदलत आहेत 0 1 1 होत आहे ठीक आहे तर 3 4 आणि पुढे दशांश समतुल्य संख्या सलग वाढ तर 1 ते 2 पर्यंत आपण पाहू शकता की 2 अंक बदलत आहेत 0 1 1 होत आहे ठीक आहे तर 3 ते 4 पर्यंत आपण पाहू शकता की 3 अंक बदलत आहेत 1 1 1 0 0 होत आहे ठीक आहे तर त्यातून काय होऊ शकते तर हा आपल्याला माहित असलेला भारित कोड 4 2 1 कोड आहे आणि आपण ते का पाहिले आहे हे आपल्याला माहित आहे तर अशा प्रकारच्या कोडिंगसह आपल्याला एक समस्या माहित असू द्या तेथे एक कन्व्हेयर बेल्ट आहे त्याचा विचार करा तो येथे तुम्ही पाहत आहात ज्यावर काही सामग्री आहे आणि वाहक बेल्ट बाणाने दाखविल्याप्रमाणे योग्य दिशेने फिरत आहे तर हे झोन 1 पासून झोन 2 कडे जात आहे जेथे काही क्रियाकलाप चालू आहेत आणि वाहक तेथे आहे तर समजा या दिशेने जाईल बरोबर आणि जर आपण त्या झोनचा बायनरी कोड पाठवत असाल तर जेथे ही विशिष्ट सामग्री एका विशिष्ट वेळी एखाद्या नियंत्रण युनिटवर डेटाच्या डिजिटल ट्रान्समिशनच्या मोडच्या माध्यमातून राहील तर झोन 1 0 0 1 वरून ते 0 1 0 वर जात आहे हे त्या मार्गाने आपल्या कंट्रोल रूममध्ये दाखवले जाईल आता 001 ते 010 पर्यंत हे दोन अंक बदलत असल्याने वेगवेगळ्या कारणांमुळे बिट पोझिशन्सशी संबंधित घटक आणि व्हॅल्यू बदलणे व्हॅल्यूचे कोडिंग आणि त्याचे ट्रान्समिशन यामुळे विलंब होत आहे तेथे हे 1 बदलत आहे जेव्हा हे 0 अद्याप बदललेले नाही तर 1 हे 0 पेक्षा जास्त वेगाने बदलत आहे समजा ते एकाच वेळी बदलत आहेत हे आपल्याला ठाऊक नाही आणि नंतर थोड्या विलंबानंतर हे 010 वर जात आहे तर कधीकधी 001 नंतर 000 येईल आणि याचा अर्थ असा होईल की ते झोन 1 वरून झोन 0 मध्ये गेले आहे जेव्हा समजा झोन 1 वरून झोन 2 वर जायचे आहे तर मुळात कन्व्हेयर बेल्ट उलट दिशेने वाटचाल करत आहे तर यामुळे होऊ शकते किंवा यामुळे काही गजर किंवा अडचण उद्भवू शकते यासह आपल्याला विशिष्ट गोष्ट माहित आहे तर जर लोक अशा परिस्थितीत सलग संख्येसाठी प्राधान्य देतात जे केवळ 1 बिट आपल्याला माहित असतील जर बदल करणे शक्य असेल तर ठीक आहे तर आपण याला ग्रे कोड म्हणतो तर ग्रे कोडमध्ये दोन सलग संख्या आहेत फक्त 1 ने फरक करा तर स्थानांमधील बाबतीत दोन संख्यांमधील अंतर फक्त 1 आहे जर आपण अशा काही परिचित लोकांची उदाहरणे पाहिली तर आरंभिक मूल्यातील राखाडी कोड 0 ते 10 असे म्हणू ज्याने आपण बायनरी कोड पाहिल्या आहेत तर हे अनुरुप 0 1 2 3 आहेत सलग संख्या आपल्याला आधीपासूनच माहित आहे की 5 6 7 8 9 आणि हे 10 आहे आता जर तुम्हाला 0 हे 0 दिसत असेल तर त्याबद्दल काहीच अस्पष्टता नाही 1 म्हणजे 0 0 0 1 नक्कीच हरकत नाही कारण फक्त 1 बिट बदलत आहे बरोबर आता येथे 2 चा विचार केला तर ते 0 0 आहे 2 बिट्स बदलत आहेत येथे हे 1 1 आहे 2 ते 3 पर्यंत हे 1 0 आहे हे 1 1 आहे या 1 1 वरून आता केवळ 1 बिट बदलू शकते तर हे 1 1 आता 1 0 आहे तर मग असा कोणताही नियम आहे की ज्याद्वारे आपण आपल्याला हे सांगू शकू आपल्याकडून हा नंबर राखाडी करड असल्याचे माहित आहे किंवा आपल्याला हे माहित आहे की हा क्रमांक व्युत्पन्न केला जाऊ शकत नाही परंतु हे आस्तित्वाच्या पद्धतीने नाही तर प्रतिबिंबातून अशी एक पद्धत आहे मग ते कसे आहे हे कसे आहे ते पाहूया तर प्रथम 0 आणि 1 आपल्याकडे कोणतीही समस्या नाही दोन संख्या 0 आणि 1 आहेत ज्या आपल्याला बायनरी तसेच राखाडी मध्ये दर्शवित आहेत तर हे तुम्ही 0 1 प्रतिबिंबित करता जसे की हा आरसा आहे तर हे 1 प्रतिबिंबित होऊन 0 येईल आता काही अतिरिक्त बिट्स आवश्यक आहेत कारण आपणास माहित असलेली संख्या आपण वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आपण पहिल्या दोनमध्ये 0 0 0 आणि दुसर्या क्रमांकावर 1 ठेवले तर 0 0 0 1 1 1 आणि 1 0 तर ते आपल्याला 0 1 2 3 आपण येथे पहिले चार पाहू शकता तर प्रथम 4 क्रमांक प्राप्त झाला आहे आता पुढील क्रमांक मिळवण्यासाठी आपण काय करावे पुन्हा आपण डिफ्लेक्शन करू आता आपण हे 2 अंक एकत्र ठेवू म्हणून 0 0 0 1 1 1 आणि 1 0 तर जर आपण प्रतिबिंबित केले तर 1 0 येथे प्रतिबिंबित होते येथे 1 1 प्रतिबिंबित होते येथे 0 1 प्रतिबिंबित होईल आणि 0 0 प्रतिबिंबित होईल तर आपण येथे 0 आणि येथे 1s ठेवू तर ज्याद्वारे तिसरा अंक प्लेमध्ये येईल ज्यामुळे आपल्याला अशा सलग 8 क्रमांक मिळतील आणि त्याचप्रमाणे आपण येथे जाऊ शकतो हे 8 येथे प्रतिनिधित्व केले जाईल जेणेकरून येथे 100 प्रतिबिंबित होईल 101 येथे प्रतिबिंबित होईल आणि नंतर आपण येथे चौथा अंक ठेवूया प्रथम ब्लॉक 0 आणि दुसरा ब्लॉक एक आपल्याला मिळेल सलग संख्या तर अशाप्रकारे हे आपल्याला मिळू शकेल आणि राखाडी कोड बनलेला दिसेल तर सामान्य म्हणजे n वजा 1 बिट राखाडी कोड प्रतिबिंबित करून आपण राखाडी कोडमध्ये मिळवू शकतो ठीक आहे तर राखाडी कोड मिळवण्याचा हा एक मार्ग आहे तर 10 मध्ये राखाडी कोड 1010 हा 1111 आहे अर्थात आपण समजू शकता की हा भारित कोड नाही ठीक आहे जर आपण काही वजन 8421 सारखे जोडण्याचा प्रयत्न केला तर 2421 असे कोणतेही इतर वजन आपल्यास दिसते की ते कार्य करीत नाही ठीक आहे परंतु त्याबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की सलग संख्या केवळ 1 बिटने वाढत आहे म्हणून आपणास एक नंबर माहित आहे याची काहीच अस्पष्टता नाही एक म्हणजे दुसर्यापेक्षा थोडा हळू बदलत आहे ज्याचा परिणाम आपल्याला काही जणांना माहित आहे भिन्न संख्या बरोबर येत आहे तर जर आपल्याकडे अशी परिस्थिती असेल जेव्हा इनपुट बायनरी अंक असेल आणि आउटपुट राखाडी कोड असेल तर तेच आवश्यक आहे आणि मग आपण त्याबद्दल कसे जाल कोड कसे रूपांतरित करू शकतात आणि उलट देखील म्हणजे आपल्याकडे राखाडी कोड आहे आपल्याला काही कारणास्तव अनुप्रयोग आपल्याला बायनरी कोड हवा आहे तर तसे करण्यासाठी आपण आपल्यास जाणत असलेल्या गोष्टींवर नजर टाकल्यास आपण मॅपिंग करतो तेव्हा अगदी सोप्या संबंधा सह येऊ शकतो जिथे आपण पहात असलेले एक n अंकी रूपांतरण असेल तर nth बिट सर्वात महत्वाचे म्हणजे म्हणजे ग्रे आणि Bn चा कोड समान असेल ठीक आहे Gn Bn Gi Bi1 ⊕ Bi for i n तर जर आपण हे 4 बीट उदाहरण घेतले तर तरB3 आणिG3 तरG3B3 सारखेच असेल बरोबर आणि इतर मूल्यांसाठीGiBi i प्लस 1BXOR i ठीक आहे तर याचा अर्थ काय आहे तरB3 सरळG3 प्रमाणे जाईल म्हणूनG2 ठीक आहे तर पुढील राखाडी कोडBi प्लस 1 हा 2 आहे तरB3Bसह XOR ठीक आहे मग आपण हे मिळवू G१ हाB१ सह बरोबरीचा अर्थ आहेGम्हणजे B१ बरोबर B१ XORGआपल्यालाB० सहB१ झोरड मिळणार नाही तर आपण ते फक्त आपल्याच स्वरूपात ठेवले तर एक्सओआर गेटची बँक माहित आहे आपण ती या मार्गाने मिळवू शकता आपण पाहू शकता की हे कार्य करीत आहे की नाही उदाहरणार्थ जर आपण प्रथम केस म्हटले तर सर्व 0 बरोबर म्हणून 0 येथे येईल तर 0 0 0 0 तर हे 0 आहे 0 0 XORed 0 आहे 0 0 XOR 0 आहे 0 0 XOR 0 आहे तर पुढील 0 0 0 1 आहे आपण 0 0 आहे 0 पाहू शकता म्हणजे 0 येथे 0 येत आहे पुढील एक 0 0 XORed 0 आहे पुढील एक 0 आणि 0 1 XORed 1 आहे ठीक आहे आता फरक येतो तेव्हा तर बायनरी कोड 0 0 1 0 बरोबर आहे आता काय होत आहे आपल्याला 0 0 1 0 मिळेल चला पाहूया तर 0 थेट 0 प्रमाणे येईल 0 0 XORed 0 आहे आता 0 1 XORed 1 आहे आणि 1 0 Xored 1 आहे अशा प्रकारे आपण उर्वरित संख्या सत्यापित करू शकतो आणि आपल्याला असे दिसेल की असा साधा सर्किट कोड कन्वर्टर म्हणून कार्य करेल आता राखाडी कोड ते बायनरी कोड रूपांतरणासाठी म्हणून जर आपण मॅपिंगच्या उलट मार्गाकडे पाहिले तर आपण पाहू शकता कीG3 थेटB3 वर जाऊ शकते आणि द्वितीय बिटB2 एक्सओरिंगG3 आणिG2 आणिB1 द्वारे व्युत्पन्न केला जाऊ शकतो एक्सओरिंगB2 द्वाराG१ राईट आणिB१ चा वापर करून जे आउटपुट आलेले आहे ते G नॉट सह तुम्हालाBनॉट मिळू शकेल ठीक आहे तर आपण ती व्हॅल्यूज पुन्हा ठेवू शकतो आणि राखाडी कोड मधून बायनरी कोड तयार होऊ शकतो हे ठीक आहे Bn Gn Bi Bi1 ⊕ Gi for i n आता आपण आपल्यास ओळखत असलेल्या दुसर्या प्रकारात आलो आहोत ज्याला XS 3 3 कोड म्हणतात तर येथे आपण बीसीडी क्रमांक बायनरी कोडड दशांश दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहोत तर 0 ते 9 या तुम्हाला 10 क्रमांक माहित आहेत तर बायनरी कोडड दशकात आपल्याकडे 0000 ते 1001 आहे ठीक आहे तर जास्ती 3 कोडमध्ये काय करत आहेत हे 0 ते 9 0011 ते 1100 द्वारे दर्शविले जाते याचा अर्थ बायनरी कोड काहीही आहे त्यामध्ये 0011 जोडा आपल्याला अतिरिक्त 3 कोड मिळेल आपण हे का करीत आहोत याचा अर्थ असा आहे की त्यातून काय फायदा होईल लवकरच ते साफ होईल ठीक आहे आपण त्या भागावर चर्चा करू तर प्रथम आपण ते कसे दर्शविले जाते ते पाहतो तर जर आपण बीसीडी कोडमध्ये 5 3 क्रमांकाचे दर्शवत असाल तर ते 5 साठी 0101 असेल आणि 3 0011 परंतु अधिक 3 कोडमध्ये हे 3 0011 असेल तर हे 1000 आहे आणि हे 0110 आहे तर तुम्ही पाहू शकता की 5 आहे 1000 आणि 3 म्हणजे 0110 बरोबर 5 आणि 3 ठीक आहे तर त्याचप्रमाणे 6 9 जर तुम्हाला पुन्हा सादर करायचे असेल तर 6 येथे आहे तुम्ही १००१ पाहू शकता उजवीकडे आणि येथे ११०० आहेत ठीक आहे आणि हे इतर बर्याच प्रकरणांसाठी आपण पाहू शकतो उदाहरणार्थ जर आपण 487 चे प्रतिनिधित्व करायचे असेल तर 4 जास्तीत जास्त 0111 आहे 8 म्हणजे 1011 आहे आणि 7 म्हणजे 1010 आहे तर अशा प्रकारे संख्या दर्शविली जाईल ठीक आहे तर हे बीसीडी कोड तुम्हाला माहित असलेल्या कंप्यूटेशनमध्ये येत आहे आणि त्या अनुषंगाने पुढील स्लाइड्समध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल आणि कोड रूपांतरण संबंधित मग एका रूपातून दुसर्या रूपात कसे रूपांतरित करावे तर एक दृष्टिकोन अशी असू शकते जेथे या प्रत्येक एक्सएस 3 कोडचा आहे म्हणून जर मी म्हणालो की मी त्यांचे प्रतिनिधित्व केले तर एक्स 3 एक्स 2 एक्स 1 आणि एक्स शून्य तर आपण एक फॉर्म तयार करू शकतो जेथे एक सत्य टेबल आहे जेथे हा एक्स 3 आहे आता वेगवेगळ्या प्रतिनिधित्वासाठी एक्स 3 चे मूल्य किती आहे B3B2B1 आणिBशून्य बरोबर आणि तेथे नसलेल्या संख्या जसे की 10 ते 15 बरोबर 1010 इनपुट साइट 1111 वर म्हणून त्या काळजी घेत नाहीत अशी प्रकरणे आहेत ठीक आहे मूल्य काय आहे याची आपल्याला काळजी नाही तर त्याद्वारे आमच्यास आपल्यास माहिती आहे कमीतकमी प्रक्रिया करुनो मॅप क्यूएम किंवा बुलियन बीजगणित आहे ज्याद्वारे आपण एक्स 3 चे मूल्य मिळवू शकतो मग आपण एक्स 2 मिळवू शकतो आणि एक्स 1 मिळवू शकतो आणिB3 चे कार्य म्हणून एक्स शून्य नाही B2B1 आणिBशून्य आहेत आणि आपण हे जाणवू शकता तर हा आपल्यास एक मार्ग माहित आहे तो मिळवत आहे दुसर्याकडे फक्त 4 बिट अॅडर असू शकते बरोबर 4 बिट अॅडर ज्याद्वारे आपण जोडू आणि मिळवू शकता आणि उलट प्रक्रिया रिव्हर्स प्रोसेस म्हणजे एक्सएस 3 पासून बायनरीपर्यंत तर आपल्याकडेB3 असेल बरोबर हे कसे ते दर्शविते की हे कसे आहे हे एक्स 3 एक्स 2 एक्स 1 आणि एक्स भिन्न कार्ये म्हणून दर्शविले जाऊ शकते पुन्हा आपण हे लक्षात घेण्याची काळजी करू नये आणि कमी केल्यावर लक्षात येईल किंवा आपल्याकडे एखादा वजाबाकी करेल जे आपण जादा 3 कोड वरून 0 0 1 1 वजा करीत आहोत आपल्याला बायनरी कोड परत मिळेल ठीक आहे तर त्याचा फायदा आपण पाहणार आहोत तुम्ही इथे दिसेल तर बीसीडी अंकगणिताशी तुलना केल्यास तुम्हाला दिसेल की जादा 3 अंकगणित सोपे आहे ठीक आहे तर अंकगणित कसे केले जाते ते पाहू तर जर आपण दोन संख्या सांगा या व्यतिरिक्त विचार करत असाल ज्यासाठी कोणतेही कॅरी तयार केले गेले नाही वाहून नेले गेले नाही तर बरोबर तर आपण दोन संख्या 5 आणि 2 चा विचार करू तर अनुरुप प्रतिनिधित्व 5 हे एक्सएस 3 मध्ये 1000 आहे आणि 2 एक्सएस 3 मध्ये 0101 आहे कारण बायनरी कोडिंग बरोबर 3 बरोबर आहेत जर आपण जोडले तर आपण हे जोडले तर हे 1 आहे हे 0 आहे हे 1 आहे आणि 1 आहे तर येथे कोणतेही कॅरी तयार केले जात नाही कोणतेही कॅरी तयार होत नाही म्हणून आपण वाहून नेलेले उदाहरण पाहू तर कोणतेही कॅरी तयार केले जात नाही म्हणूनच हे प्रतिनिधित्व 1101 योग्य हे आपल्याला माहित आहे वैध XS 3 कोड आहे आणि बरोबर आहे आणि हे आपल्याला माहिती आहे क्रमांक म्हणजे ज्याचा अर्थ असा नाही तो नंबर बरोबर घेऊन जा परंतु त्यातच त्यात दोन अतिरिक्त 3s आहेत 2 अतिरिक्त 3 एस आहेत जे त्या आत जातात ठीक आहे बायनरी कोडिंगच्या तुलनेत येथून दुसरे येथून तर मुळात आपणास जे प्राप्त होते ते एक्सएस 6 आहे बायनरी कोडेड नंबर अधिक 0011 येथून 0011 येथे येत आहेत तर आपला हेतू असलेल्या निकालाची एक्सएस 3 आवृत्ती मिळवायची असेल तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला त्यातून 3 वजा करणे आवश्यक आहे कारण ते एक्सएस 6 आहे जर आपण 3 वजा केल्यास आपल्याला एक्सएस 3 मिळेल तर येथून वजा केल्यास 1101 वजा केल्यास 3 आपल्याला 1010 मिळेल ठीक आहे तर ही 1010 ही संख्या दशांश च्या XS 3 ची XS 3 आवृत्ती आहेGआपल्याला दशांश समतुल्य म्हणून दिसत आहे हे अगदी बरोबर आहे का तर आपल्याकडे कोणतीही वाहक परिणामी संख्या तयार केली जात नाही परिणामी संख्या ही वैध XS 6 संख्या आहे ठीक आहे एक्सएस 3 मिळविण्यासाठी आपल्याला त्यावरून sub वजा करावे लागेल आणि ते असेच होईल हे काम करणे आहे ठीक आहे आणि कॅरी कशाची निर्मिती होत नाही ११११ पर्यंत जेव्हा हा निकाल एक्सएस in मध्ये असेल तेव्हा ते आपल्या बायनरीमध्ये हे १००१ आहे आणि ते आपला 9 दशांश जे एक्सएस 3 मधील 1100 आहे हे स्पष्ट आहे आणि जेव्हा हे 9 च्या पलीकडे जाते तेव्हा बरोबर आणि हे जोड आपल्याला 1111 माहित असलेल्यापेक्षा अधिक होते तर कॅरी तयार होते ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे बायनरी कोडड दशांश प्रकरणात 9 पेक्षा जास्त मुळात आपल्याकडे कॅरी मिळते बरोबर तर जर आपण आणखी एक उदाहरण पाहिले तर जिथे कॅरी तयार होते तर 5 आणि 7 तर हे 12 आहे तर 5 आहे 1000 आणि 7 म्हणजे 1010 1000 1010 तर जर आपण त्यास जोडले तर आपल्याला 1 आणि 0010 मिळेल तर मग आपण याबद्दल कसे जाऊ तर अशावेळी जेव्हा कॅरी तयार केली जाते तर हे 0010 आहे आपल्या बाबतीत जे ठीक आहे ते आपल्याला माहिती आहे सामान्य प्रकारची प्रकरणे आहेत परंतु एक्सएस 3 आपल्याला त्यासह 3 जोडावे लागेल आपल्याला त्यासह 3 जोडावे लागतील तर येथे 0101 असेल आणि आपण हे दुसरे बीसीडी जोडण्यासाठी दुसरे XS 3 जोडण्यासाठी वापरत असाल तर अंक तेथे आहे तर हे एक कॅरीसारखे जाईल अन्यथा जर त्याचा शेवट असेल तर आपण ते ठेवले 4 बिटमध्ये ठेवले याचा अर्थ असा की जो मूळत 3 सह जोडला जात आहे म्हणजेच 1 आहे आणि 0 0 येईल येथे येईल ते म्हणजे एक्सएस 3 आवृत्ती XS 3 चे प्रतिनिधित्व 1 म्हणजेच 0100 आहे म्हणून हे असेच आहे जे त्याचे प्रतिनिधित्व केले जाईल तर आपण जे पहात आहात त्यामध्ये एका प्रकरणात 3 जोडले जात आहे आणि 3 येथे वजा होत आहेत म्हणून आपल्याला फक्त हे पाहणे आवश्यक आहे की कॅरी उपस्थित आहे की नाही त्यानुसार संख्या 3 कायम आहे ती एकतर जोडली जाईल किंवा वजा होईल तर ते म्हणजे बीसीडी अॅडर किंवा सबट्रॅक्टरच्या तुलनेत एक्ससी 3 साठी एडर सबट्रॅक्टर सर्किट या व्यतिरिक्त वजाबाकी करण्यास आपल्याला मदत करेल ज्याचे आपण आधी विकसित केले आहे तर जर आपण शोधत असाल तर 2 ची बेरीज आपल्याला 2 अंकांसह दशांश संख्यांची जोड माहित आहे तर हे हे आहेत हे एक उदाहरण आहे म्हणून 25 हे 57 सह जोडले गेले आहे तर 25 2 आणि 5 आणि 5 आणि 7 हे एक्सएस 3 मध्ये दर्शविलेले आहेत तर हा अतिरिक्त परिणाम आहे ठीक आहे तर त्या व्यतिरिक्त परिणामी येथे वाहून एक व्युत्पन्न होते ठीक आहे मग तेव्हा आपण काय करायचे जेव्हा एखादे कॅरी उत्पन्न होते या विशिष्ट एक्सएस 3 अंकांसाठी दशांश संख्येपैकी जोडणे आवश्यक आहे तर आपल्याला ०१०१ मिळेल तर 0101 हे 2 चे दशांश प्रतिनिधित्व आहे ठीक आहे आणि जेव्हा आपण येथे कॅरी जोडता तेव्हा आपल्या लक्षात येते की ही संख्या 1110 आहे आणि कोणतेही कॅरी तयार होत नाही आपण त्याचे अनुसरण करू तर 3 वजा करणे आवश्यक आहे त्यातून 3 वजा केल्यास तुम्हाला 1011 मिळेल आणि ही 1011 च्या दशांश समतुल्य आहे तर अंतिम निकाल 82 आहे तर एक्सएस 3 अॅडर युनिट तर एक्सएस 3 अॅडर युनिट तर ज्या उदाहरणाविषयी चर्चा केली ती येथे डाव्या बाजूला आहे मग आपण काय करू हा मूलभूत अॅडर आहे 83 748383 आणि नंतर हे २ इनपुट आहेत बरोबर जर वाहून व्युत्पन्न केले गेले तर वाहून व्युत्पन्न होते काय होते हे आणखी एक जोडणारा आहे ठीक आहे जर कॅरी व्युत्पन्न झाली तर आपण जोडू हे 0 येत आहे हे आऊटपुट 0 होईल तर 1 1 जोडली जात आहे ठीक आहे 1 1 जोडली जात आहे आणि हेच कॅरी आहे जे कदाचित पुढच्या टप्प्यात जाईल आणि जर हे शेवट आहे नंतर आपण पहाल की हे 0 आहे जर हे वाहून व्युत्पन्न केले गेले तर हे 1 असेल आणि हे 0 आहे आणि हे 0 वाहून नाही हे 0 आहे ठीक आहे आणि जर कोणतीही कॅरी व्युत्पन्न केली गेली नाही तर जर कोणतीही कॅरी व्युत्पन्न झाली नाही तर मग काय होईल तर हे ० असेल तर हे १ असेल आणि हे कायमस्वरूपी जोडलेले आहे आणि नंतर हे ० आहे 1101 तर हे 1 आहे हे 1 0 आहे हे 2 एस पूरक आहे 2 एस पूरक आहे 1101 हे 0011 चे 2 एस पूरक आहे ठीक आहे लक्षात ठेवा बरोबर तर 0011 1 एस पूरक 1100 अधिक 1 हे 2 एस पूरक आहे जे हे आहे तर आपल्याला येथे अॅडरमध्ये कॅरी इनची आवश्यकता नाही कारण ते तेथे आधीच आहे ठीक आहे आणि मग आपण 2 एस पूरक जोड केल्यास वजाबाकी मिळेल आपल्याला बीसीडी बीसीडी व्यतिरिक्त लक्षात असल्यास त्या तुलनेत एक्सएस 3 अॅडर सर्किट सहज मिळू शकेल आता एक्सएस 3 सबट्रॅक्टरकडे येत एक्सएस 3 क्रमांकाबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे आपण फक्त नंबर उलटा केल्यास बिट्स उलटा करा तर आपल्याला 9 चे पूरक मिळेल बरोबर आपल्याला बीसीडी सबट्रॅक्टरची आवश्यकता नाही जर आपल्याला आठवत असेल तर आपण 10 एस पूरक जनरेटर सर्किटबद्दल चर्चा केली किंवा आपण जर अंकगणित माहित असलेल्या 9 एसचे पूरक वापरले असेल तर आपण 9 च्या पूरक जनरेटर सर्किटचा वापर केला असता येथे आपल्याला विस्ताराची आवश्यकता नाही किंवा आपल्याला आता या 9 च्या पूरक किंवा 10 च्या पूरक जनरेटर सर्किटची आवश्यकता नाही कारण बिट्स उलटा केल्याने आपल्याला त्याचे 9 एस पूरक मिळू शकते ठीक आहे तर 9 एस आपण आधीच्या वर्गात यापूर्वी चर्चा केलेल्या वजाबाकीचे पूरक आहे तर आपण फक्त येथे अंमलबजावणी तर 9s चे 2 चे पूरक म्हणा जर आपण पाहिले तर बरोबर तर 0 1 0 1 XS 3 मध्ये आहे बरोबर 0 0 1 0 बायनरी XS 3 0 1 0 1 मध्ये आपण या 2 ची पूरक संख्या घेतल्यास ते 9 वजा 2 म्हणजे 7 आहे आणि 7 जर आपण ते पाहिले तर ते 1 आहे जर आपण XS मध्ये 1010 केले तर 3 आणि आपण येथे थोडासा उलट कराल तर आपल्याला 9 चे पूरक मिळेल नाही आणि प्रक्रिया काय आहे जर आपल्याला 9 च्या पूरक गोष्टी लक्षात असतील तर आपणास आधारित वजाबाकी माहित आहे जो नंबर वजा करायचा त्याचा 9 चा कॉम्प्लिमेंट ज्या मधून वजा करायचा त्याच्याशी मिळवा कॅरी घेतल्यास परिणाम सकारात्मक आहे कॅरी जोडा एक्सएस 3 साठी 0 0 1 1 देखील जोडा कारण आपल्याला एक्सएस 3 हवे असल्यास आपल्याला ते समाविष्ट करणे आवश्यक आहे जर काहीही न केल्यास परिणाम नकारात्मक असेल आणि आपल्याला एक्सएस 3 साठ वजा करावे लागेल आणि आपण त्यास थोडा उलटा करू शकतो आपला निकाल मिळेल ठीक आहे तर हा विशिष्ट कायदा ज्याद्वारे आपल्याला माहित आहे हे लॉजिक सर्किट दर्शविते ज्याद्वारे आपण ते मिळवू शकता बरोबर वजाबाकी असेल तेव्हा हे दर्शवित आहे तर एक उलटा कार्य पूर्ण होत आहे ठीक आहे आणि हे सर्किट बीसीडी परिचित आहे हे एक्सएस 3 अॅडर सर्किट आणि येथे कॅरी रिझल्ट नसल्यास कॅरी नसल्यास आपण काय पाहू शकता ते नकारात्मक उजवे आणि वजाबाकी केले आहे आणि त्यास बिट उलटायचे आहे तर अंतिम परिणाम आपल्याला मिळवण्यासाठी बिट्सचे उलट काम होत आहे हे ठीक आहे का म्हणून आपण त्याची गरज नसलेल्या इतर सर्किटशी तुलना करा जसे मी सांगितले आहे की 10s पूरक जनरेटर आणि इतर सर्किट आहेत तर म्हणूनच एक्सएस 3 उपयुक्त आहे आणि अर्थातच हा एक अदृष्य कोड आहे आणि शेवटी हा ASCII कोड आहे जेथे आपण संगणकावर कार्य करीत आहोत किंवा संगणक ते प्रिंटरशी कार्य करत आहे तर त्या प्रकरणात नियंत्रण कोड नियंत्रण मूल्ये नियंत्रण कोड आणि वर्णांचे मुद्रण अल्फा संख्यात्मक कोड इ हे सर्व एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी संप्रेषणासाठी ASCII कोड व्युत्पन्न करतात आणि ASCII कोडचा संपूर्ण फॉर्म अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फरमेशन इंटरचेंज आहे आहे आणि संगणक हार्डवेअरसाठी हे प्रमाणित केले आहे ठीक आहे EBCDIC ने विस्तारित बायनरी कोडित दशांश इंटरचेंज कोड जो IBM ने त्याच्या डिव्हाइससाठी आणला होता तेथे आणखी काही कोड होता परंतु हा ASCII कोड आता आपण प्रचलित असल्याचे आपल्याला दिसेल आणि आपल्याला माहित आहे की लोक त्याचा वापर करीत आहेत आणि हा एक 7 बिट कोड आहे म्हणून 128 संभाव्य कोड तिथे आहेत बरोबर आणि जर आपण त्या गोष्टी कशा दर्शविल्या गेल्या पाहिल्या तर त्या अक्षरापैकी एखादी गोष्ट कशी म्हणाली आपण टाइप करतो कॅपिटल ए बरोबर तर राजधानी A आपण उदाहरणामध्ये पाहू शकता तर हे एक्स 6 एक्स 5 एक्स 4 अधिक महत्त्वपूर्ण बिट बिट आहेत आणि हे आपले लक्षणीय आहेत बिट्स एक्स 3 एक्स 2 एक्स 1 आणि एक्स शून्य बरोबर तर 1 0 0 हा स्तंभ आणि ही पंक्ती आपल्याला येथून येत 0 0 0 1 दिसली तर भांडवल ए चे प्रतिनिधित्व कसे केले जाते आणि a किती लहान आहे हे दिसेल की हे लहान a आहे तर या दोघांमधील केवळ एक मूल्य बदलत आहे हे 0 बदलत आहे 1 आणि उर्वरित मूल्ये समान आहेत तर लहान 1 हे 1 0 0 ऐवजी 1 1 0 आहे हे 1 1 0 आहे उर्वरित मूल्ये आपल्या लहान a समान आहेत त्याचप्रमाणे भांडवलBआणि छोट्याBदरम्यान आपण पाहतो की फक्त या जागेचे मूल्य बदलले आहे 6th वा स्थान उजवीकडे bit बिट हे तेच ते स्थान बदलत आहे आता 0 कसे टाइप केले तर 0 कसे दर्शविले जाईल तर 0 येथे तुम्ही 0 पाहू शकता 0 1 1 आणि चार 0 से 0 1 1 आणि चार 0 से हे एक बरोबर आहे हे कसे दर्शविले जाते तर 0 1 1 0 तीन 0 आणि 1 ठीक आहे तर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर मग या एंटर आणि सर्व दाबा की कॅरेज रिटर्न मधून बाहेर या तर मग संबंधित ASCII कोड काय आहे ज्याच्या आधारे काही कारवाई केली जाते तर कॅरेज रिटर्न 0 0 0 1 1 0 1 आहे ही यादी पूर्ण नाही सर्व 128 पर्याय दिले नाहीत हे बहुतेक आहेत हे मुद्रणयोग्य अक्षरे आहेतGआपण पाहू शकता ठीक आहे तर यासह आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू बायनरी कोडमध्ये सलग दोन क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त आकड्यांचा बदल केल्यामुळे काही अनुप्रयोगांमध्ये अडचण येते जर एक अंक दुसऱ्या अंकापेक्षा कमी गतीने बदलत असेल तर आपण ग्रे कोडबद्दल चर्चा केली आहे आणि आपल्याकडे एक्सचा वापर करून बायनरी ते राखाडी आणि राखाडी ते बायनरी रूपांतरण करण्यासाठी EX OR गेट आहेत XS 3 3 कोड हा आहे जेथे 0011 बायनरी कोडड दशकात जोडला गेला आहे आणि जर एक्सएस 3 जोड आणि वजाबाकी बीसीडी अॅडर किंवा वजाबाकी सर्किटपेक्षा सोपी सर्किट वापरते आणि त्यामध्ये 0011 ची जोड किंवा वजाबाकी समाविष्ट आहे जे दोन्ही प्रकरणांमध्ये 3 आहे आणि ASCII कॅरेक्टर ASCII कोड हा एक 7 बिट कोड आहे ज्याद्वारे परिघीय आणि मुद्रणयोग्य वर्णांचे नियंत्रण कोड व्युत्पन्न आणि एक्सचेंज केले जाऊ शकतात